ऍनिमल सेल कल्चर च्या व्याख्यानमालेमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत तर याआधीच्या व्याख्यानात आपण एका प्रकारे एका वास्तविक प्रयोगशाळेबद्दल चर्चा केली मी आशा करतो की अश्या प्रकारची लॅब तुम्ही उभारू शकाल आणि आराखडा तयार करण्याबद्दल आणि आर्थिक मर्यादांबद्दल अनेक महत्वाचे मुद्दे आपण विचारात घेतले तर आता मी काही वेळेसाठी काही अद्ययावत सोयींबद्दल बोलेन ज्याबद्दल सेल कल्चर लॅब मध्ये बहुदा बोलले जात नाही पण तुमच्यापैकी काहीजण नक्कीच त्याबाबत विचार करू शकतात तर आपण यापूर्वीच लॅबचा आराखडा तयार केलेला आहे आता मी काही गोष्टींबद्दल बोलेन ज्यासाठी मी आपणास लॅब मध्ये बरीचशी जागा मोकळी ठेवायला सांगितली होती तर अगदी याच बद्दल मी बोलणार आहे तर आज आपण आपल्या तिसऱ्या आठवड्यातील तिसऱ्या व्याख्यानात आहोत यालाच आपण डब्ल्यू थ्री एल थ्री असे लिहू या आपण सेल कल्चर लॅब मधील अश्या काही स्पेशलाईझ्ड फॅसिलिटीज बद्दल बोलणार आहोत ज्या तुम्हाला विकसित करण्याची इच्छा होईल यापैकीच एक गोष्ट म्हणजे समजा तुम्ही स्पेस बायोलॉजी या विषयावर काम करत आहात आणि तुम्हाला सेल कल्चर फॅसिलिटी ची आवश्यकता आहे किंवा तुमच्याकडे सेल कल्चर फॅसिलिटी आहे तर तुम्हाला काही विशिष्ठ प्रयोगांसाठी लॅबच्या रचनेत काही विशेष बदल घडवून आणावे लागतील आणि स्पेस बायोलॉजी संशोधनातील केली जाणारी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे पेशींच्या नैसर्गिक वाढीला इन व्हिट्रो कल्चर मध्ये सिम्युलेट करणे तेसुद्धा झीरो ग्रॅव्हिटी सिम्युलेटर चा वापर करून आणि याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे क्लिनोस्टॅट चा वापर करणे ही होय तर याचे कार्य समजून घेणे अत्यंत मनोरंजक आहे ही अशी मांडणी आहे की जी अश्या प्रकारे वर्तुळाकार दिशेत एका विशिष्ठ गतीने ज्याला आपण आरपीएम ने मोजतो फिरते आणि पेशींचे नमुने इथे या ठिकाणी ठेवलेले असतात त्यामुळे त्या पेशी अश्या प्रकारे गुरुत्वाकर्षणातील बदल अनुभवतात अश्या पद्धतीने गुरुत्वाकर्षणात बदल घडून येत असतो अश्या प्रकारची उपकरणे जपानची पॅनासॉनिक कंपनी बनवते आणि जर तुम्ही आपल्या जवळपासच्या तज्ज्ञ इंजिनीयर ला सांगितले तर तो तुमच्यासाठी अश्या प्रकारचे उपकरण विकसित करून देऊ शकतो आणि अगदी रातोरात तुम्हाला हवे असणारे उपकरण तयार करून मिळू शकते झीरो ग्रॅव्हिटी निर्माण करणे हे या उपकरणांचे उद्देश्य असते खरे तर झीरो ग्रॅव्हिटी सदृश परिस्थिती निर्माण करणे तितकेसे सोपे नसते तरी मायक्रो ग्रॅव्हिटीची परिस्थिती निर्माण करून अश्या परिस्थितीत पेशींची वाढ बघणे या उपकरणांचे मुख्य उद्देश्य असते तर अश्या प्रकारे इथे ही डिश आहे ज्यात पेशींची वाढ होते आणि जिथून काहीच खाली सांडले जात नाही कारण हे आतमधून योग्य प्रकारे बंद झालेले असते आणि अर्थातच यातून हवेची देवाण घेवाण होते आणि ही या क्लिनोस्टॅट मध्ये फिरत असते जर तुम्हाला अश्या प्रकारची फॅसिलिटी आपल्या लॅब मध्ये हवी असेल तर तुम्ही एकदा पुन्हा मागे जाऊन विचार करून बघायला हवा की हे उपकरण तुम्ही कुठल्या जागेवर बसवाल तर तुमच्याजवळ अश्या प्रकारे आपण सोडलेली रिकामी जागा असलीच पाहिजे उदाहरणास्तव जसे की इथे या ठिकाणी यासाठीच मी तुम्हाला सांगितले होते की शिल्लक जागा सोडून द्या कारण की तुम्हाला माहिती नसेल की भविष्यात तुम्हाला याची गरज पडेल उदाहरणार्थ समजा तुम्हाला या ठिकाणी स्पेस बायोलॉजी साठी संच उभारावा लागेल तर ही एक विशिष्ठ अद्ययावत मांडणी असेल जीचा विस्तार तुम्ही इथे करू शकता किंवा समजा तुम्हाला याचप्रमाणे प्रयोगासाठी एक विशिष्ठ परिस्थिती निर्माण करायची असेल जसे की अनयुज्वल एक्सट्रीम एन्व्हायर्मेंट सिच्युएशन याला आपण अश्या प्रकारे समजू समजा की तुम्हाला पोल्स ध्रुव वरील सदृश वातावरण तयार करायचे आहे जसे की उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव तर त्यासाठी तुम्हाला अश्या प्रकारचे इन्क्युबेटर्स लागतील जे त्यासारखे वातावरण निर्माण करू शकतील आणि तुम्हाला त्यांना स्वतंत्र ठिकाणी ठेवावे लागेल तर अश्या प्रकारे तुम्हाला या गोष्टीचे पूर्वानुमान कधीच नसते की भविष्यात तुम्ही नक्की काय करणार आहेत पण तुम्ही यासाठी तरतूद नक्कीच ठेवू शकता की जर तुम्ही काही नवीन करायचा निर्धार केला तर तुम्हाला अडचण येणार नाही आणि तुम्ही ते करू शकाल यानंतर जगात अश्या पूष्कळशा लॅब्स आहेत की जिथे पेशींची मायक्रोस्ट्रक्टर सोबत जोडणी केली जाते तुम्ही कदाचीत बायोमेम्स बद्दल ऐकले असेल यातील एम म्हणजे मायक्रो ई म्हणजे इलेक्ट्रो दुसरा एम म्हणजे मेकॅनिकल आणि एस म्हणजेच सिस्टिम्स बायोलॉजिकल मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टिम्स हे खऱ्या अर्थाने एका प्रकारचे मायक्रोस्ट्रक्चर असते आणि अजून बाजारात एक नवीन गोष्ट नावारूपास आलेली आहे आणि ती म्हणजे लॅब ऑन अ चिप जी की एक छोटी आणि स्वतंत्र मांडणी असते ज्यावर तुम्ही सेल्स ची वाढ घडवून आणू शकता यातच पोषकद्रव्ये आणि इतर सर्वच गोष्टीचा पुरवठा करता येऊ शकतो यावर आपण नंतर पुन्हा चर्चा करूच पण ह्या वेळी जे मी तुम्हाला सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका आणि यावर विचार करा नंतर आपण या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत अश्या प्रकारच्या कामासाठी तुम्हाला या इथे बाहेरच्या दालनात जागा करावी लागेल तर या इथे आपलं ऑटोक्लेव्ह आहे पण या इथे थोडीशी जागा आहे तुम्ही या जागेचा वापर करू शकता आणि इतकेच नव्हे तर अश्या संचासोबत तुम्ही इलेक्ट्रिकल रेकॉर्डिंग चा संच सुद्धा बसवू शकता तर ज्या लॅब्स मध्ये अश्या प्रकारचे इलेक्ट्रिकल रेकॉर्डिंग चे संच बसवलेले असतात तिथे मायक्रोइलेकट्रोड अरेज फिल्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर्स चे काम चालते तर अश्या प्रकारची जोडणी असलेले संच अत्यंत उपयुक्त असतात समजा उदाहरणार्थ तुमच्या प्रकल्पाच्या चौथ्या किंवा पाचव्या वर्षी किंवा त्यानंतरच्या कालावधीत तुम्हाला अशी सुविधा विकसित करायची असेल आणि जर तुमच्याकडे आधीच त्याबद्दलची तरतूद असेल तर तुम्हाला हे शक्य आहे अगदी ऐन वेळेवर जर तुम्हाला काही करायचे असेल तर आधी तरतूद असल्याशिवाय तुम्ही ते करूच शकत नाही तात्पर्य म्हणजे तुमच्याकडे तरतूद असलीच पाहिजे मी हे सांगतोय यामागचे कारण असे की आपल्याला नेहमीच असे वाटते की आपल्याकडे अजून एक खोली असायला हवी जेथे तुम्ही हे करू शकाल कारण तुमचे बायोलॉजिकल सॅम्पल्स तिथे असतील तर तुम्हाला काळाच्या पुढे जाऊन विचार करावा लागेल आणि आधीच या सर्व गोष्टींसाठी तरतूद करून ठेवावी लागेल यामुळे तुमच्या पेशींना संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल आणि संसर्ग होणे ही सर्वच प्रकारच्या कल्चर्स साठी सर्वात मोठी समस्या असते असेप्टिक पद्धतींचा वापर करून जसे की तुम्ही बघितले असेल अगदी पुन्हा पुन्हा मी तुम्हाला महत्वाच्या बाबींबद्दल आवर्जून सांगत आहे की तुम्ही हे केले पाहिजे किंवा ते केले पाहिजे याचे कारण म्हणजे मी तुम्हाला अनुभव करून देऊ इच्छीतो की आपण प्रत्यक्षात एक लॅब प्रयोगशाळा उभारत आहोत आणि ती कशी दिसत असेल जसे की त्यामध्ये स्टिकी मॅट्स असतील विंड कर्टन्स असतील किंवा हवा दालनांमध्ये एका विशिष्ठ दिशेने कायम प्रवाहित केली जाईल तुम्ही लॅमिनार फ्लो हूड मध्ये कश्या प्रकारे काम कराल लॅमिनार फ्लो हूड तुम्ही कुठे ठेवायला पाहिजे कश्या प्रकारे तुम्ही बाहेरून येणाऱ्या हवेचा प्रवाह नियंत्रित करू शकता आणि तुम्ही सरकणारे दरवाजे नेमके कुठे ठेवले पाहिजेत तर हे काही महत्वाचे बारकावे आहेत जे तुम्हाला असेप्टिक पद्धतींचा अवलंब करण्यासाठी उपयोगी पडतील अश्याप्रकारे जर भविष्यात मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टिम्स आणि त्यासंबंधीचे इतर काम करण्याची तुमची योजना असेल तर त्याबद्दल लॅब तयार झाल्यांनतर विचार करण्यापेक्षा अगदी सुरुवातीलाच विचार करून ठेवा किंवा समजा तुमचा एखादा सहकारी असेल ज्याला इलेक्ट्रोड्स आणि पेशींच्या इलेक्ट्रोड्स वर जोडणी शी संबंधित काम करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला त्यासाठी योग्य अशी तरतूद करून ठेवावी लागेल जेणे करून ती व्यक्ती येऊन आपले काम करू शकेल काही लोक जे पेशी आणि टॉक्सिन्सच्या परस्पर संबंधांचा अभ्यास करत असतील तर अश्या कामासाठी आधीच विचार करून व्यवस्था करून ठेवावी लागेल तर त्यांना एका स्वतंत्र हूड ची गरज भासेल जेथे ते आपल्या टॉक्सिक मटेरियल चे काम करू शकतील आणि अश्या पदार्थांचा पेशींवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करतील तर या ठिकाणी तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल कारण ही व्यक्ती अगदी वेगळ्या प्रकारचे काम करत असेल आणि अश्या कल्चरच्या कामासाठी तुम्हाला प्राधान्याने एक स्वतंत्र इन्क्युबेटर ची व्यवस्था करावी लागेल यामागचे कारण असे की जिथे टॉक्सिन्स म्हणजेच विषारी पदार्थांवर काम चालू असते तिथे असे पदार्थ इतर पदार्थांसोबत मिसळण्याची भीती असते बऱ्याच लोकांचे असे काम कारखान्यांशी संबंधित समस्येबद्दल असू शकते किंवा एखाद्या कीटकांपासून किंवा फंगस पासून मिळवलेल्या विषारी पदार्थावर किंवा इतर कुठल्या पदार्थावर असू शकते तर याबद्दल तुम्हाला खूप विचार करावा लागेल आणि अजून एक गोष्ट जीवाणूंचे काम करण्याची जागा आणि सस्तन पेशींचे कल्चर करण्याची जागा यांची जवळीक शक्य तितकी टाळण्याचा प्रयत्न करा अशी परिस्थिती उद्भवू शकते की जिथे तुम्हाला हे टाळणे अगदी शक्यच नसेल तरी शक्य तितके टाळण्याचा प्रयत्न ठेवा किंवा अगदीच तुम्हाला टाळता येत नसेल आणि जीवाणूंच्या जवळ तुमची सेल कल्चर ची जागा येत असेल तर तुम्हाला खात्री करून घ्यावी लागेल की सर्व प्रकारच्या असेप्टिक पध्दतींचे तंतोतंत पालन होत आहे आणि प्रत्येक पातळीवर खूप जास्त काळजी घ्यावी लागेल जेणे करून जीवाणूंची लागण तुमच्या सस्तन पेशींच्या कल्चर मध्ये किंवा ऍनिमल सेल कल्चर मध्ये किंवा इतर कुठल्याही सेल कल्चर मध्ये ज्यावर तुमचे काम चालू आहे होणार नाही ह्या गोष्टी लक्षात ठेवा कारण याबद्दल तुम्हाला कोणीच सांगणार नाही आणि जेव्हा तुमच्याकडे इतर कुठला पर्यायच नसेल आणि तुमच्या लॅब मध्ये सेल कल्चर आणि जीवाणूंचे कल्चर जवळ जवळ असतील तर तुमच्यासमोर केवळ एकाच पर्याय उरतो आणि तो म्हणजे सर्व नियमांचे अगदी काटेकोरपणे पालन करणे हा होय जेणे करून एका ठिकाणची लागण दुसऱ्या ठिकाणी होणार नाही तर ही एक अशी गोष्ट आहे जिची तुम्हाला खूप काळजी घ्यावि लागेल तर जसे की आपण आता काही अश्या विशिष्ठ क्षेत्रांबद्दल चर्चा केली ज्यामध्ये तुम्ही अगदी दूरपर्यंत संशोधनाचा पल्ला गाठू शकता जसे की समजा मी तुम्हाला स्पेस सिस्टिम्स बद्दल सांगितले स्पेस बायोलॉजी बद्दल सांगितले किंवा एक्सट्रीम एन्व्हायर्मेंट बद्दल सांगितले तर तुमच्याकडे स्वतंत्र इन्क्युबेटर्स असायला हवेत किंवा जर तुम्ही मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टिम्स वर आणि इलेकट्रीकल रेकॉर्डिंग्स वर काम करत असाल तर तुम्हाला या सगळ्या फॅसिलिटीज तुमच्या अवतीभवती असणे आवश्यक आहे आणि या सर्वांचा तुम्हाला खूपच फायदा होणार आहे आपण नंतर पुन्हा यावर येणार आहोत आणि मायक्रो फ्लूइडिक संचाबद्दल बोलणार आहोत तर काही लोक मायक्रो फ्लूइडिक्स वर काम करतात आणि काही लोक रिऍक्टर डिझाईन वर किंवा मायक्रो रिऍक्टर वर काम करतात काही लोक गॅस एक्सचेंज असेम्ब्ली वर काम करतात काही लोक लिथोग्राफी संबंधित काम करतात तर ह्या सर्व गोष्टी मायक्रो किंवा बायोमेम्स च्या मूलभूत परिभाषेत येतात तर तुमच्या लॅब चा पाया ठेवतांना या सर्व गोष्टी विचारात घ्या आपण याचे विभाजन करावे किंवा इतर बरेच पर्याय आहेत जसे की समजा मला अश्या प्रकारे जागा मिळाली तर मी हिचे अश्या प्रकारे चार भागात वेगवेगळ्या उद्देशाने विभाजन करेल तर या इथून एका कोपऱ्यातुन प्रवेश ठेवता येईल आणि यांनतर आतमध्ये हवा तसा आराखडा तयार करता येईल तर समजा माझ्याकडे अमुक इतक्या कामासाठी स्वतंत्र सुविधा असेल तर अनेक प्रकारे तुम्ही आतमध्ये प्रत्यक्ष आराखडा उभारू शकता जसे की दोन भागात भाग १ भाग २ अशी विभागणी करू शकता किंवा भाग १ २ ३ व ४ असे चार स्वतंत्र विभाग करू शकता हे सर्व बदलता येऊ शकते तर अश्या याप्रकारे तुम्हाला अंदाज घेण्यासाठी आपल्या अभ्यासपुस्तिकेत नक्की काय हवे आहे काय मागायचे आहे आणि काय मिळणार आहे याचे रेखाटन करून ठेवावे लागेल पण जर का तुम्ही तुमची योग्य आणि पूर्ण तयारी केली नाही तर नक्कीच अडचणीत याल आणि महत्वाचे मुद्दे नेहमीच तुम्हाला विचारात घ्यावे लागतील आणि पुन्हा पुन्हा त्याची उजळणी करून घावी लागेल जसे की लॅब मध्ये नेमके किती जण काम करतील म्हणजेच नंबर हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे यांनतर दुसरा म्हणजे त्या प्रत्येकाचे काम करण्याचे क्षेत्र कोणते आहे म्हणजेच आवड किंवा इंटरेस्ट तर यावरून तुम्हाला अंदाज येईल की नेमक्या काय काय गोष्टी तुम्हाला कुठून मिळतील म्हणजेच रिसोर्सेस आणि यापैकी तुम्हाला मिळालेल्या आर्थिक बजेट मध्ये कोणत्या गोष्टी कोणत्या प्राधान्यक्रमाने बसतील तसेच कोणते महत्वाचे काम तुमच्यासाठी मैलाचे दगड म्हणजेच माईलस्टोन्स असतील हे ठरवावे लागेल समजा जसे की मी आज कामाला सुरुवात करत आहे तर पहिले वर्ष दुसरे तिसरे चौथे पाचवे सहावे अश्याप्रकारे प्रत्येक वर्षाचे लक्ष निश्चित करावे लागेल तर अश्या प्रकारे या वर्षात हे काम पूर्ण होईल आणि यानंतरच्या मिळणाऱ्या निधितून अमुक काम पूर्ण केले जाईल आणि त्यानंतरच्या निधीतून अमुक काम पूर्ण होईल तर ही योजना अश्या प्रकारे यशस्वी होण्यासाठी तुम्हाला उपलब्ध असलेल्या जागेची अगदी व्यवस्थितपणे वाटणी करून ठेवावी लागेल म्हणजेच चॉक आऊट दि स्पेस रिसोनेबली वेल तर आपल्याला उपलब्ध असलेल्या जागेवर अवास्तव वस्तू फैलावून जागा खर्ची घालू नका कारण की अश्या वस्तू तुम्हाला पून्हा तिथून हटवाव्या लागतील मी लोकांना असा मूर्खपणा करतांना पहिले आहे की ते मिळालेल्या जागेवर अवाढव्य वस्तू फैलावून सगळी जागा अगदी सुरुवातीलाच व्यापून टाकतात तुम्ही असे अजिबात करू नका जर माझ्याकडे पुढील १० वर्षांसाठी किंवा पुढील २० वर्षांसाठी योजना आहे तर मी का गरज नसतांना सगळी मिळालेली जागा व्यापून टाकावी तर त्या जागेला तशीच मोकळी राहू द्या यात काहीच समस्या येणार नाही अजून एक गोष्ट जिचा मी इथे उल्लेख केला नाही जेव्हा तुम्ही अश्या प्रकारची मांडणी करीत असाल तेव्हा मटेरियल्स च्या साठवणुकीसाठी ह्या बाजूंच्या भिंतींवर तुम्हाला व्यवस्था करावी लागेल पण आता तुम्हाला जर का अशी व्यवस्था भिंतींवर करायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे तुमच्या लॅब साठी स्वतंत्र शिडीची व्यवस्था अशी स्वतंत्र शिडी तुम्हाला नेहमीसाठी एका जागी ठेवावी लागणार किंवा आजकाल नवीन प्रकारची घडी होऊ शकणारी शिडी मिळते कारण की आपल्याला वस्तू भिंतीवरील कपाटांमधून खाली काढाव्या लागतात त्यामुळे शिडी खूप उपयोगी पडते तर एकदा का लॅब तयार झाली की उपयोगात येणाऱ्या या छोट्या छोट्या गोष्टींचे भान ठेवा आता यापुढे प्रकाशव्यवस्थेबाबत बोलूया तर लॅबमध्ये अगदी चांगल्या प्रकारची प्रकाशव्यवस्था असणे ही एक चांगली योजना आहे आणि खात्री करून घ्या की जो कोणी दररोज आत येणार आणि बाहेर जाणार सर्वात आधी सांगायचे झाले तर प्रत्येकाने अगदी काळजीपूर्वक असेप्टिक टेकनिक्स चा अवलंब केलाच पाहिजे आणि नंतर मी त्यांच्या पर्सनल हायजिन बद्दल बोलेन होय प्रत्येकाचे पर्सनल हायजिन खूप महत्वाचे आहे आणि यात कुठलीही हयगय चालणार नाही जर तुमची तब्येत बरी नसेल तर तुम्हाला मी सल्ला देईन की लॅब मध्ये अजिबात येऊ नका तर पहिलं पर्सनल हायजिन दुसरी गोष्ट म्हणजे पर्सनल हेल्थ यानंतर जी गोष्ट येते ती म्हणजे सर्वांसाठी हेअर कॅप्स अनिवार्य करणे ही होय यामुळे कोणाचेही केस गळून ते आतील सिस्टिम काँटॅमिनेट करणार नाही प्रत्येकाने मास्क लावणे गरजेचे आहे ज्यामुळे जर थोडा जरी खोकला आला तरी त्यामुळे सिस्टिम काँटॅमिनेट होणार नाही तुमचे लॅब कोट्स नियमितपणे स्वच्छ केले गेले पाहिजेत आधी खात्रीपूर्वक आपले हात अगदी इथपासून स्वच्छ धुवा आणि त्यानंतर ग्लोव्हज घालण्याआठी थोडं अल्कोहोल हातावर लावून व्यवस्थित चोळून घ्या जोपर्यंत तुम्ही ह्या काही मूलभूत नियमाचे पालन करत असाल आणि तुम्ही लॅब मध्ये असाल तेव्हा अगदी समर्पित होऊन काम करा असे व्हायला नको कि मी इकडे तिकडे फिरतोय किंवा आपापसात बोलतोय किंवा अजून काहीतरी करतोय ह्या गोष्टींचा वाईट परिणाम होऊ शकतो कारण जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला मास्क काढावा लागतो ज्याक्षणी तुम्ही मास्क बाजूला करता तेव्हा नकळत कित्येक गोष्टी सभोवतालच्या वातावरणात पसरवता तर लॅमिनार फ्लो हूड मध्ये काम करतांना हे अगदी खात्रीपूर्वक होते लॅमिनार फ्लो हूड वर काम करतांना सर्वात पहिला नियम म्हणजे तुमचे काम संपल्यावर हुडमधील तळ ज्यावर तुम्ही काम करता बाजूच्या भाग आणि मागचा भाग अल्कोहोल ने स्वच्छ पुसून काढणे हा होय पुन्हा काम सुरु करण्याआधी अश्याच प्रकारे स्वच्छ पुसणे आणि एकदा का तुमचे काम झाले की रात्रभर यूव्ही सुरु ठेवणे किंवा काम सुरु करायच्या कमीत कमी २ ते ३ तास आधी यूव्ही चालवणे किंवा तुम्ही आतील पंखा चालवू शकता त्यात काहीच समस्या नाही पण जर का तुम्ही पंखा चालवत असाल तर तुम्हाला समोरचे दार सुद्धा उघडे ठेवावे लागेल यामुळे हवा एकसारखी बाहेर फेकली जाईल आणि प्रत्येक सप्ताहात किंवा एक वेळापत्रक तयार करून त्याप्रमाणे वेळोवेळी लॅमिनार फ्लो हूड ची स्वच्छता आणि परीक्षण करा यानंतर इन्क्युबेटर बद्दल बोलूया जेव्हा तुम्ही इन्क्युबेटर उघडाल तेव्हा खूप जास्त काळजी घेऊन इन्क्युबेटर शी संबंधित असेप्टिक टेक्निक्स चे काटेकोर पालन करा इन्क्युबेटर ही तुमच्या लॅबमध्ये तुमची जीवनरेखा आहे असे समजा कारण ह्या ठिकाणी तुमच्या सर्व पेशी असतात तर तुम्ही अगदी योजना आखून प्रत्येकाला त्यातील ट्रे किंवा शेल्फ द्यायला हवा यामध्ये कुठलेही मतभेद नकोत आणि प्रत्येक गोष्टीसाठी अगदी ठरविलेली जागा इन्क्युबेटर मध्ये असली पाहिजे आणि तुमचे पेशींचे नमुने आणि प्रत्येक वस्तू ठेवण्याआधी थोड्या अल्कोहोल ने तिचा पृष्ठभाग पुसून घ्या आणि मग ठेवा आणि खात्रीपूर्वक नियमितपणे किंवा सप्ताहात किमान एकदा तरी इन्क्युबेटर स्वच्छ केले गेले पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे कृपया खात्री करून घ्या की इन्क्युबेटर च्या खाली नेहमी एक ट्रे असला पाहिजे आणि ते पाणी बदलत गेले पाहिजे आणि काही अँटिमायक्रोबियल डिटर्जेन्ट्स असतात त्यांचा वापर त्यात खात्रीने करा आणि समजा तुमच्या वस्तू इन्क्युबेटर च्या आत ठेवता तर सर्वात आधी इन्क्युबेटर वारंवार उघडणे आणि बंद करणे कमी करा त्यासाठी योजना तयार करा आणि समजा काही आतमध्ये सांडले गेले तर ताबडतोब पुसून स्वच्छ करा ट्रे बाहेर काढा लॅमिनार फ्लो हूड मध्ये नेऊन व्यवस्थित पुसून काढा आणि मग पुन्हा जागेवर ठेवा याकडे दुर्लक्ष करू नका अजून एक महत्वाची गोष्ट जी मी माझ्या वर्षानुवर्षांच्या अनुभवानुसार पहिली आहे ती म्हणजे लोक सी ओ टू इन्क्युबेटर मधील सी ओ टू च्या पातळी कडे दुर्लक्ष करतात काही लोक जसे की मी एकदा केले होते सेन्सर्स चा वापर करतात ज्यामुळे जर सी ओ टू चे प्रमाण एका विशिष्ठ पातळीपेक्षा कमी झाले तर लक्षात आणून दिले जाते अर्थातच इन्क्युबेटर ला सेंसर असतेच पण आम्ही अजून अतिरिक्त सेन्सर जोडले होते तर समजा की तुमच्याकडे या इथे हा एक इन्क्युबेटर आहे आणि अर्थातच त्या इन्क्युबेटर साठी एक सिलेंडर त्याच्या जवळ अश्या प्रकारे ठेवलेले असेल तर त्यावर अजून एक इन्क्युबेटर असेल आणि समजा हा त्यासाठी असलेला दुसरा सिलेंडर तर अश्या प्रकारे दोन सिलेंडर्स अश्या प्रकारे ठेवलेले असतील मी तुम्हाला अजून दोन सिलेंडर्स त्यांच्या बाजूला पावसाळ्यात पर्यायी व्यवस्था म्हणून ठेवण्याचा सल्ला देईन कारण की मित्रांनो तुम्हाला जेव्हा हे सिलिंडर्स संपत येतील तेव्हा याचा विसर पडेल आणि मग तुमची खरी धावपळ सुरु होईल असे होऊ देऊ नका तर अश्या वेळेसाठी पर्यायी व्यवस्था तयार ठेवा ज्या दिवशी तुम्ही ही सिलिंडर्स बसवाल अगदी त्या दिवसापासून त्यासाठी एक नोंदवही तयार करा आणि त्यावर त्या दिवसाची महिन्याची आणि वर्षाची नोंद करा म्हणजेच फिक्स्ड ऑन डेट मंथ इयर fixed on date month and year अश्याप्रकारे अश्या प्रकारे आपल्याला कळेल की एक सिलिंडर एक किंवा दोन महिने किंवा किती दिवस चालते याप्रमाणे तुम्ही वेळापत्रक तयार करावे आणि असे वेळापत्रक तयार करण्याचा विसर पडणे ही बऱ्याच लोकांची समस्या असते तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांसोबत बसून वेळापत्रकावर काम करावे लागेल जेणे करून सिलिंडर बदलण्याची वेळ तुम्हाला कळेल अश्या प्रकारे ही दोन सिलिंडर्स संपल्याबरोबर लगेच तुम्हाला पुन्हा भरण्यासाठी पाठविता येतील आणि लगेच ही बाजूला ठेवलेली सिलिडर्स वापरात येतील आणि जर तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला बाहेरच्या बाजूला अजून दोन सिलिंडर्स तयार ठेवायला सांगितले होते ते सिलिंडर्स त्या बाहेरच्या दालनातून आतमध्ये येतील आणि या हिरव्या सिलिंडर्स ची जागा घेतील आणि हिरवी सिलिंडर्स निळ्या सिलिंडर्स ची जागा घेतील आणि ही निळी सिलिंडर्स पुन्हा भरण्यासाठी जातील तर तुमच्याकडे याचा हिशेब ठेवण्यासाठी एक नोंदवही असलीच पाहिजे आणि कार्यतत्पर लॅब मेंबर्स असले पाहिजेत जे की काळजी घेतील की लॅब मध्ये या गोष्टीचा तुटवडा कधीच पडणार नाही हे सर्व तुम्हाला काहीसे काही निश्चित कारणासाठी खूप महत्वाची आहे कारण तुम्ही या प्रकारची इन्क्युबेटर्स चालवत असाल आणि जर का विद्युत पुरवठा खंडित झाला तर ही इन्क्युबेटर्स बंद पडतील जे की तुम्हाला अजिबात परवडणार नाही तर ही सोय तुमच्याकडे अत्यावश्यक सुविधा म्हणून असलीच पाहिजे म्हणजेच डेडिकेटेड लाईन आणि अश्याच प्रकारे तुमची रेफ्रिजरेटर्स सुद्धा अखंड विद्युत पुरवठ्यावर असली पाहिजेत ह्या काही बाबी आहेत ज्याबद्दल तुम्ही आधीच काळजीपूर्वक योजना आखून ठेवली पाहिजे लॅमिनार फ्लो बद्दल बोलायचे झाले तर त्याला अखंड विद्युत पुरवठा देण्याचे तुम्ही टाळू शकता त्यासाठी प्रकाश नसेल किंवा एखाद्या वेळी विद्युतपुरवठा खंडित झाला तरी चालू शकते पण भारतात केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात विद्युतपुरवठा खंडित होणे ही एक समस्या आहे तर यासाठी योजना असली पाहिजे तर या सुरक्षिततेच्या असेप्टिक टेक्निक्स च्या आणि अखंड विद्युत पुरवठ्याच्या बाबतीत काही बाबी आहेत ज्यांच्याबद्दल तुम्ही सदैव जागरूक असले पाहिजे तर आता मी इथे थांबेन आणि यापुढे यासंबंधीच्या इतर निरनिराळ्या बाबींबद्दल आपली चर्चा सुरु राहील पण कृपया आपण आपली योजना आखताना दक्षता घ्या